या मॉड्यूलमध्ये आपण इंडस्ट्रियल आय ओ टी याबद्दल बोलूया सुरुवातीला वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये असलेले इशू बद्दल बोलूया इंडस्ट्रियल प्रोसेस म्हणजे काय इंडस्ट्रियल आय ओ टी चे इंडस्ट्रियल प्रोसेस बद्दलचे महत्त्वाचे अस्पेक्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम गेल्या दहा वर्षात झालेले इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन याबद्दल विचार करू इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे 1770 ते 1800 यादरम्यान झालेले मेकॅनायझेशन होते तर ते इंडस्ट्री1 0 होते जे विशेषत मेकॅनायझेशनवर केंद्रित होते 1870 ते 1950 यादरम्यान मास प्रोडक्शन बद्दलचे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 2 0 आले त्यानंतर इंडस्ट्री मधील कम्प्युटर्स आणि ऑटोमेशन इंनकॉर्पोरेशन बद्दलचे इंडस्ट्रियल रेवोल्युशन 3 0 आले इंडस्ट्रियल प्रोसेस च्या ट्रान्सफॉर्मेशन बद्दलची चर्चा सुरू असलेले इंडस्ट्री 4 0 इंडस्ट्रियल रेवोल्युशन काही वर्षांपूर्वी आले आहे त्यासोबतच एडव्हान्स कम्प्युटर ऑटोमेशन कम्युनिकेशन सेंसर सायबर फिजिकल सिस्टम आणि आय ओ टी यांची मदत होत आहे इंडस्ट्री 4 0 ही अलीकडील घटना आहे जागतिक स्तरावर होत असलेल्या इंडस्ट्रीमधील ही सध्याची क्रांती आहे इंडस्ट्री 3 0 मध्ये कम्प्युटर चा उपयोग करून ऑटोमेशन झाले होते इंडस्ट्री 4 0 मध्ये स्वतंत्र जॉब ऑटोमेशन करण्यावर भर देण्यात आला समजा प्रोसेस ऑटोमेटेड होते पुरवठा सप्लाय चेन पासून वेगळा होईल कॉम्प्युटर वापरून सर्व काही स्वतंत्रपणे केले गेले इंडस्ट्री 4 0 च्या सध्याच्या जनरेशन मध्ये आपण ऑटोमेशनबद्दल बोलत आहोत पण इथे आपल्याला इंडस्ट्रीत पूर्ण ऑटोनॉमस Autonomous स्वायत्त सिस्टम हव्या आहेत जिथे ही स्वतंत्र स्वयंचलित प्रणाली एकमेकांशी बोलत असतील ते सर्व एकमेकांशी जोडले जातील इंडस्ट्री 4 च्या संदर्भात कम्युनिकेशनचे महत्व आहे कारण आपल्याला सर्व काही कनेक्ट करायचे आहे इंडस्ट्री 4 0 खूप प्रसिद्ध झाले आहे वर दाखवलेल्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकतात की वेगवेगळे सेक्टर्स जसे की इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग डिफेन्स ट्रांसपोर्टेशन केमिकल ऑटोमोटिव्ह आणि कन्स्ट्रक्शन सध्याचे प्रोडक्शन काय आहे ग्रोथ काय आहे आणि त्यानुसार प्रिडेडॅक्टेड ग्रोथ किती असेल उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी सध्याच्या वाढीचा कल 40 ते 50 टक्के आहे आणि अंदाज आहे की इंडस्ट्री 4 0 आयआयओटीच्या समावेशाने सुमारे 70 ते 80 पर्यंत वाढीस वेग येणार आहे ही एक मोठी झेप आहे त्याचप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग आणि डिफेन्स क्षेत्रात देखील अशाच प्रकारच्या वाढीचे पॅटर्न पाहू शकतो तर ही सर्व वाढ औद्योगिक क्षेत्रात सर्वसाधारणपणे इंडस्ट्री 4 आणि इंडस्ट्रियल आयओटीच्या समावेशासह विविध औद्योगिक क्षेत्रामध्ये होणार आहे आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे इंडस्ट्रियल आय ओ टी बेसिक्स म्हणजेच इंडस्ट्रीज साठी आय ओ टी होय आपण पहिल्या मॉड्यूल मध्ये आय ओ टी चे पाहिलेले फंडामेंटल याठिकाणी लागू पडतात त्यासोबतच आपण इंडस्ट्रियल मशिनरी इंडस्ट्रियल ऑब्जेक्ट यांचे सेन्सर्स आणि अॅक्ट्युएटर्स त्याच्या साह्याने इंटर कनेक्शन कसे करता येते ते पाहू एकूणच इंडस्ट्रियल प्रोसेस चे इफिशियंशी आणि प्रॉटडक्टिविटी वाढवण्यास कशी मदत होते ते पाहू इंडस्ट्रियल आय ओ टी संदर्भात आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रियल थिंग्स किंवा एम्बेडेड ऑब्जेक्ट मध्ये नेटवर्किंगबद्दल बोलत आहोत ज्यात वेगवेगळ्या एम्बेडेड ऑब्जेक्ट्स आहेत ज्या वेगवेगळ्या कम्प्युटेशन आणि कम्युनिकेशन सुविधा करू शकतात ते आपापसात माहितीची देवाणघेवाण करून एकत्रितपणे इंडस्ट्रियल जॉब पूर्ण करू शकतात मुळात सेन्सिंग अॅक्ट्युएशन कंप्यूटेशन कम्युनिकेशन प्रत्येक गोष्टी इंडस्ट्रियल प्रोसेस सुधारण्यासाठी इंडस्ट्रियल सेटिंग एकत्र ठेवतात आणि इंडस्ट्रिमधील भिन्न मशीन स्मार्ट बनवतात आयआयओटीचे वेगवेगळे घटक म्हणजे स्मार्ट ऑब्जेक्ट्स स्मार्ट मशीनरी म्हणून मुळात आपण ज्या सर्व इंडस्ट्रियल वस्तूंबद्दल बोलत आहोत ते अधिक स्मार्ट बनतील नेटवर्किंग इन्फ्रास्ट्रक्चर तेथे असणे आवश्यक आहे कारण पुढील प्रोसेसिंगसाठी या स्मार्ट ऑब्जेक्ट्समधून डेटा अन्यत्र पाठवावा लागेल उदाहरणार्थ क्लाऊड सर्व्हर किंवा ते सर्व्हरचे स्वरूप किंवा काहीही असू शकते बिझनेस इंटेलिजन्स हा आणखी एक घटक आहे बिझनेस इंटेलिजन्स म्हणजे या भिन्न स्मार्ट ऑब्जेक्ट्सवरील सर्व डेटा एकत्रित करणे आणि बिझनेस प्रोसेस मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे प्रिडीटिंग बिझनेस आउटकम वेगवेगळ्या इंटेलिजन्सच्या गुंतवणूकीद्वारे निकालांवर सुधारणा करणे तर मशीन इंटेलिजन्स स्टेटटिकल इन्फरन्स यासारख्या भिन्न प्रिडीटिंग टेक्निकचा समावेश बिझनेस इंटेलिजन्स सुधारण्यासाठी केला जाईल शेवटचा एक लूपमधील लोक आहे लूपमधील लोक म्हणजे म्हणजे निर्णय घेणारे इतर भिन्न स्टेकहोल्डर त्यांनाही लूपमध्ये ठेवावे लागेल जेणेकरून एकूणच केवळ या वेगवेगळ्या कनेक्टेड ऑब्जेक्ट नव्हे तर प्रत्येकजण एकत्रितपणे इंडस्ट्रियल आयओटीची सुधारित इकोसिस्टम साध्य करेल म्हणून इंडस्ट्री 4 0 कडे परत पहात असताना आपण इंडस्ट्री 4 0 इकोसिस्टममध्ये आयआयओटीच्या समावेशाबद्दल बोलत आहोत इंडस्ट्रियल प्रोसेसना तोंड देणारी भिन्न आव्हाने आहेत तर मुळात इंडस्ट्रियल प्रोसेस सुधारण्यासाठी आयआयओटीचा अवलंब केल्यास वेगवेगळ्या चॅलेंजेस सामोरे जावे लागणार आहे तर या काही भिन्न आव्हाने वेगवेगळ्या प्रकारे केटगराझ्ड केल्या आहेत प्रथम डायनॅमिक मार्केट कंडिशन बद्दल बोलू आपण हाय रिस्क मार्केट कमी किंमतीचे लक्ष्य इत्यादी गोष्टींबद्दल बोलत आहोत तर आयआयओटीच्या स्थापनेसह आपण हळूहळू इंडस्ट्री 4 च्या दिशेने गोष्टी बदलत असाल तर या गोष्टी होणार आहेत मर्यादित वर्क फोर्स म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेली वर्क फोर्स इंडस्ट्रियल आयओटी स्वीकारण्यास आधीपासूनच कुशल नाही त्यांच्याकडे आवश्यक स्कील आधीपासूनच नाहीत त्यांना स्कील प्राप्त करावे लागेल म्हणजे इंडस्ट्री 4 0 च्या कंप्लेंयन्ससाठी आयआयओटी वापरण्यास सक्षम असणे आणि परिणामी या औद्योगिक प्रोसेसमध्ये सुधारणा करणे यासाठी स्कील वर्क फोर्स असणे आवश्यक आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट या हायर लेव्हल इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये आयआयओटीचा समावेश केल्यामुळे येथे असलेली आव्हाने जास्त फ्लएक्झीबिलीटी लवचिकता आणि कन्व्हेनीयन्स आहेत सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये हायर लेव्हल फ्लएक्झीबिलीटी अपेक्षित आहे मीडिया प्रभाव देखील तेथे असणार आहे म्हणून या सर्व गोष्टी हाताळाव्या लागतील रिसोर्सेस वापर उपलब्ध रिसोर्सेसचा इफिशियंटली उपयोग अपेक्षित आहे आपण रिसोर्सेसच्या वापरावर सुधारणा करू इच्छित आहात आणि तेथे स्वच्छता आणि कचरा विल्हेवाट लावावी लागेल

या सर्व गोष्टींचे आपणास फायदे आहेतच परंतु त्यासोबत काही चॅलेंजेस देखील आहे आणि योग्य स्कील वर्क फोर्स सह आपल्याकडे पुरेसे काम करावे लागेल प्रॉडक्ट मॅनेजमेंट हे नवीन प्रकारचे प्रॉडक्ट तयार करणे याबद्दल चे मॅनेजमेंट आहे येथे भिन्न हेट्रोजीनियस कंपोनेंट समावेश करून पूर्वी जोडलेली नसलेली हेट्रोजीनियस मशीनरी याबद्दलचे काय आव्हान आहे ते म्हणजे आपल्याकडे मोठ्या संख्येने प्रॉडक्ट आहेत ते परस्परांना इंटर्कनेक्ट आहे प्रॉडक्टची लाइफ सायकल देखील बदलत जाणार आहे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट साठीचा वेळ कमी होत जाणार आहे हे सर्व फायद्याचे आहेत परंतु त्याच वेळी हे इंडस्ट्री 4 0 चे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंडस्ट्रियल प्रोसेस साठी देखील चॅलेंज साठी देखील निर्माण करेल आपण इंडस्ट्रियल प्रोसेस इम्प्रोवमेंट करण्यासाठी इंडस्ट्रियल आय ओ टीचा समावेश का करण्यात आला या बद्दलचे डिझाईन फिलोसोफी समजून घेऊयात याठिकाणी चार भिन्न पैलू विचारात घेतलेले आहेत प्रथम क्रमांकावरील इंटरऑपरेबिलिटी द्वितीय म्हणजे डिस्ट्रीब्यूटेड डिसिजन मेकिंग तिसरे इन्फॉर्मेशन क्लॅरिटी आणि चौथे टेक्निकल असिस्टंट आहे आपण एक एक करून घेऊ इंटरऑपरेबिलिटी म्हणजे हेट्रोजीनियस मशीनरी ऑब्जेक्ट्स मधील कम्युनिकेशन सुलभ करणे वेगवेगळ्या हेट्रोजीनियस यंत्रणा वेगळ्या चालू आहेत कारण आता या स्मार्ट ऑब्जेक्ट्स आहेत आयआयओटी जगात आपण स्मार्ट मशीनरी आणि स्मार्ट ऑब्जेक्ट्सबद्दल बोलत आहोत हे सर्व हेट्रोजीनियस आहेत आणि आता आपण त्यांच्या दरम्यान कम्युनिकेशन साधू इच्छित आहात आणि हेच आहे 4 0 उद्योगाचे उद्दीष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे डिस्ट्रीब्यूटेड डिसिजन मेकिंग कारण या भिन्न मशीन्स फिजिकल ऑब्जेक्ट्स वगैरे वितरीत केल्या जातात ते आता इंडस्ट्री 4 0 मध्ये एकमेकांशी इंटर्कनेक्टेड आहेत पण म्हणून डिस्ट्रीब्यूटेड डिसिजन मेकिंग करावे लागेल तर यापैकी प्रत्येक मशीन स्थानिक पातळीवर स्वत काही निर्णय घेईल विशिष्ट अॅनालॅटिक्स त्यांच्यात वैयक्तिकरित्या केल्या जातील त्यासोबतच सर्वांगीण चांगल्यासाठी त्यांना काहीतरी करावे लागेल इन्फॉर्मेशन क्लॅरिटी म्हणजे आपण ऑब्जेक्ट्स व्हिज्युअलायझेशन बद्दल बोलतो मूलभूतपणे हे सर्व ऑब्जेक्ट्स ऑब्जेक्ट्सचे डिजिटल मॉडेल ऑब्जेक्ट्समधून मिळविलेला डेटा याबद्दल इन्फॉर्मेशन क्लॅरिटीसाठी डेटा व्हिज्युअलायझेशन पैलू बनविणे आवश्यक आहे डिझाईन फिलोसोफीचा हा तिसरा कंपोनेंट आहे आणि चौथा टेक्निकल असिस्टंट आहे आपण मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी स्मार्ट ऑब्जेक्ट्स सशक्त करण्याबद्दल बोलत आहोत आणि या प्रकारच्या टेक्निकल असिस्टंट साहाय्याने इंडस्ट्रियल प्रोसेससाठी आयआयओटीच्या डिझाइन फिलोसोफीचा देखील समावेश करावा लागेल इंडस्ट्री 4 सह इंडस्ट्रियल प्रोसेसची अपेक्षित वैशिष्ट्ये कोणती आहेत काय साध्य होणार आहे क्रमांक 1 इफिशियंशी म्हणूनच आम्ही इफिशियंशी सुधारणा करण्यासाठी सर्व काही करत आहोत अर्थातच अशा काही चॅलेंजेसना सामोरे जावे लागणार आहे जे मी नमूद केले होते परंतु एकूणच इंडस्ट्रियल आयओटीच्या स्थापनेमुळे इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये इफिशियंशी सुधारली जाणार आहे इफिशियंशी म्हणजे इंटेलिजंट मशिनरी इफिशियंट पद्धतीने काम करतील तुम्ही रिसोर्सेस बद्दल म्हणाल तर इफिशियंट एनर्जी युटलायझेशन इफिशियंट वॉटर युटलायझेशन इफिशियंट अदर रिसोर्सेस युटलायझेशन इफिशियंट अदर मटेरियल युटलायझेशन इत्यादी इंडस्ट्रियल आयओटीच्या स्थापनेनंतर या सर्व स्त्रोतांचा कमी खर्चही होणार आहे तर एकंदरीत इफिशियंट रिसोर्सेस चा उपयोग रिसोर्सेस वापर कमी करणे या गोष्टी आयओटीच्या इंडस्ट्रियल समावेशाने येणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्प्युटेटिवनेस इंडस्ट्रियल आयओटी युगात असे आहे की प्रत्येक गोष्ट डेटाद्वारे चालविली जात आहे डिस्ट्रीब्यूटेड मशीन्स मधून डेटा येणार आहे आणि हे एका विशिष्ट केवळ स्थानिक लेव्हलला होणार नाही परंतु आपण ते भिन्न इंडस्ट्रीमध्ये आणि ग्लोबल लेव्हलला स्केल करू शकता परफॉर्मन्स सुधारण्यासाठी ग्लोबल बिजनेस मॉडेलिंग आवश्यक आहे प्रत्येकजण एकमेकांशी कॉम्प्युटेटिव असणार आहे परंतु या भिन्न इंडस्ट्रीद्वारे वैयक्तिकरित्या या कॉम्प्युटेटिवनेस मध्ये सुधारणा करण्यासाठी डेटा आधार म्हणून काम करेल तिसरे म्हणजे वर्क फोर्स याठिकाणी आपण इंडस्ट्रियल आयओटी डोमेन साठी लागणारे एडव्हान्स स्किल वर्क फोर्स बद्दल बोलत आहोत आपल्याला नॉलेज बिल्ट करावे लागेल चौथे फीचर इनोव्हेशन आहे इनोव्हेशन मुळे हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि या भिन्न वस्तूंमधील कनेक्टिविटी वाढणार आहे आपण इनोव्हेशन वाढविणार आहात आणि इफिशियंशी सुधारित होईल हे देखील एकमेकांशी जोडलेले आहेत तर इनोव्हेशन द्वारे इफिशियंशी सुधारणा करा शेवटी फ्लेक्सीबिलीटी ही इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये सुधारणा करण्यासाठी आयआयओटीच्या समावेशाची एक प्रमुख वैशिष्ट्य आहे डायनॅमिक सप्लाय चैन ही फ्लेक्सीबिलीटी आहे बाजाराच्या बदलांसाठी टेक्नॉलॉजीला रिस्पॉन्स देणारी आहे म्हणूनच इंडस्ट्रियल आयओटी किंवा इंडस्ट्रि 4 0 साठी इंडस्ट्रियल प्रोसेस बद्दल अपेक्षित वैशिष्ट्ये आहेत आपण इंडस्ट्रियल आयओटी बद्दल बोलू एक फ्युचरीस्टिक इंडस्ट्रियल प्लांट सामान्यतः कसा दिसेल त्या प्लांट मध्ये निरनिराळे एनर्जी सोर्सेस ट्रॅडिशनल एनर्जी सोर्सेस किंवा रिन्यूवेबल एनर्जी सोर्सेस असतील रिन्यूवेबल एनर्जी सोर्सेस सोलर किंवा विंड या प्रकारची असतील ट्रॅडिशनल एनर्जी सोर्सेस म्हणजे इलेक्ट्रिसिटी आधारित एनर्जी सोर्सेस त्यासोबतच सप्लाय आणि लॉजिस्टिक सोर्सेस देखील असतील इंडस्ट्रियल रिसोर्सेसच्या दृष्टीने सप्लाय चेन मॅनेजमेंट ला विशेष लेअरमध्ये महत्त्व असते इंडस्ट्रियल रिसोर्सेस सप्लाय चेन मॅनेजमेंट एका विशिष्ट लेअरमध्ये मध्ये समाविष्ट केले जातात इंडस्ट्रियल प्रोसेस सुधारण्यास मदत होते विविध इंडस्ट्रियल प्रोसेस उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन 3D प्रिंटिंग यांचा या लेअर मध्ये हे समावेश होतो इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये ट्रॅडिशनल तसेच रिन्यूवेबल स्वरूपात एनर्जीचे आणि सप्लाय चेन व लॉजिस्टिक स्वरूपात डेटा येणार आहे सेन्सर आणि अॅक्ट्युएटर यांच्या मदतीने डेटा गोळा केला जाणार आहे वरील प्रकारचे स्मार्ट ऑब्जेक्ट स्मार्ट थिंग्स स्मार्ट मशिनरी या गोष्टी सेन्सिंग अॅक्ट्युएशन कॉम्प्युटेशन कम्युनिकेशन डिसिजन मेकिंग द्वारा टच केले जाणार आहे गोळा केलेला सर्व डेटा अॅनालॅटिक्स साठी क्लाऊड कडे पाठविण्यात येणार आहे अॅनालॅटिक्स वर आधारित कस्टमरला त्यांच्या कस्टमाईस ऍप्लिकेशन डिमांड नुसार वेगवेगळ्या सर्विसेस दिल्या जाणार आहेत

सायबर सिक्युरिटी ही आणखी एक महत्त्वाची बाब आहे क्लाऊड संदर्भात लोकांच्या दृष्टीने सायबर सिक्युरिटी महत्त्वाची बाब आहे इंडस्ट्री 4 0 संदर्भात आपण सायबर सेक्युरिटी याबाबत मागच्या लेक्चर मध्ये पाहिले आहे सायबर सिक्युरिटी फंडामेंटल बाब आहे सर्वसाधारणपणे इंडस्ट्रीमध्ये विविध मशीन कडून डेटा येत असतो म्हणून लोकांना सायबर सिक्युरिटी बद्दल चिंता असते कम्प्युटर नेटवर्क मधून जाणार्या किंवा क्लाऊडमध्ये प्रोसेस होणाऱ्या डेटा बद्दल कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रमाईज होता कामा नये म्हणूनच सायबर सिक्युरिटी हे इंडस्ट्रियल आयओटी दृष्टीने महत्त्वाची बाब आहे आपण फ्युचरीस्टिक इंडस्ट्रियल प्लांट च्या 5C आर्किटेक्चर बद्दल बोलू वर स्लाईड मध्ये दाखवल्या प्रमाणे सायबर फिजिकल सिस्टीमने प्रपोज केलेले आर्किटेक्चर आहे इंडस्ट्रियल आय ओ टी आणि कनेक्टेड मशिनरी यांच्या संदर्भात बोलताना सेन्सर आणि अॅक्ट्युएटर यांच्या मदतीने स्मार्ट इंटरफेस असणार आहे यापुढे ही मशीन्स सर्व सायबर फिजिकल सिस्टम म्हणून वागतील सायबर फिजिकल सिस्टम म्हणजे काय याबद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिले आहे सायबर फिजिकल सिस्टीमच्या निराया प्रॉपर्टीज निरनिराळ्या आपण समजून घेतल्या आहेत पण आता सायबर फिजिकल सिस्टम आणि आयओटी आधारित फ्युचरीस्टिक इंडस्ट्रियल प्लांट आर्किटेक्चर च्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बाबी कोणत्या आहेत ते आपण पाहू आपण कनेक्शन लेअर पासून सुरुवात करुयात कनेक्शन लेयर वेगवेगळ्या सेन्सरच्या वापरा विषयी बोलत आहे सेन्सर आधारित डेटा कलेक्शन इंटरऑपरेबिलिटी ऑब्जेक्ट्सचे मुद्दे फिजिकल वस्तू स्मार्ट ऑब्जेक्ट्स या भिन्न ऑब्जेक्ट्सची इफिशियंशी हे सर्व कनेक्शन लेयरमधील समस्या आहेत त्यानंतर कम्युनिकेशन लेअर येते या ठिकाणी आपण सेन्सर रेकॉर्ड मशीन हेल्थ मॉनिटरिंग प्रेडिक्शन इन्फॉर्मशन इंटरप्रिटेशन इत्यादी गोष्टींबद्दल बोलतो या लेअर मध्ये डेटाचे इन्फॉर्मेशन मध्ये कन्व्हर्शन आणि त्याचे इंटरप्रेटेशन याबद्दल माहिती मिळते त्यानंतर सायबर लेअर मध्ये स्मार्ट आणि इंटेलिजंट ऑब्जेक्ट नेटवर्क अस्पेक्ट बोलले जातात स्मार्ट ऑब्जेक्ट कडून आयडेंटीफायरच्या साह्याने विविध प्रकारचा डेटा रिट्रिव्ह केला जातो रिट्रिव्ह केलेल्या डेटावर अॅनालॅटिक्स परफॉर्म करावे लागते मागच्या लेक्चर मध्ये आपण अॅनालॅटिक्सचे बेसिक समजून घेतले आहेत

कॉगनेटिव लेअर सिस्टमच्या ऑप्टिमाइझ्ड डिसिजन घेण्याविषयी बोलतो आपण येथे डेटा व्हिज्युअलायझेशन ह्यूमन रीडेबल इंटरप्रेटेशन आणि इतर गोष्टींबद्दल बोलत आहोत आणि शेवटी कंट्रोल लेयर हे मुळात अॅक्ट्युएशन कंट्रोल सुपरव्हाईस कंट्रोल सेल्फ कॉन्फिगरेशन सेल्फ ऑप्टिमायझेशन सेल्फ एडजस्टमेंट याविषयी बोलते जे कंट्रोल लेयरच्या वेगवेगळ्या दृष्टीकोनात भिन्न असतात सायबर फिजिकल सिस्टमसाठी 5 सी आर्किटेक्चरमध्ये या सर्व महत्त्वपूर्ण बाबी आहेत आता इंडस्ट्री 4 0 त्यादृष्टीने इंडस्ट्रियल प्रोसेस एनएबिलर्स कोणकोणती आहेत ते पाहू क्लाउड प्लॅटफॉर्म आधारित सेवा देणारी सॉफ्टवेअर ऍज ए सर्व्हिस प्लॅटफॉर्म ऍज ए सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस यासारख्या विविध गोष्टी आहेत दुसरे म्हणजे व्हिज्युअलायझेशन पैलू जे डेटा प्राप्त करणे डेटा वाचणे डेटाचे इंटरप्रेटेशन करणे इ गोष्टी करते त्यानंतर अनालिसेस येते जे भिन्न एनालिटिकल पद्धतीच्या वापराबद्दल आहे स्टॅटिस्टिकल अनालिसेस मशीन लर्निंग आधारित एनालिटिक्सला मोठा डेटा हवा आहे आणि शेवटी व्हर्च्युअलायझेशन जे स्मार्ट ऑब्जेक्ट्सच्या कॉलाबोरेशन सहकार्याबद्दल आहे इत्यादी इंडस्ट्रियल रोडचे प्रोसेसचे एनएबिलर्स आहेत इंडस्ट्रि 4 0 मधील इंडस्ट्रियल प्रोसेस चे निरनिराळे अस्पेक्ट पाहूया सर्वप्रथम ऑपरेशन इफिशियंशी सुधारित केली गेली पाहिजे त्यासाठी इंडस्ट्रियल आय ओ टी चा समावेश इंडस्ट्रि 4 0 मधील इंडस्ट्रियल प्रोसेस साठी करण्यात आला आहे तर या प्रकारच्या संक्रमणामुळे होणारे फायदे म्हणजे आपल्याकडे सर्व भिन्न रिसोर्सेस मशिनरी युटलायझेशन सुधारित होणार आहे इंडस्ट्री 4 जगात रिसोर्सेस युटलायझेशन सुधारित होणार आहे दुसरे म्हणजे इंडस्ट्री 4 0 मधील इंडस्ट्रियल प्रोसेस च्या माध्यमातून एकूण उत्पादकता वाढणार आहे खर्च कमी होईल वेगवेगळ्या उद्योगांची काही उदाहरणे वापरली आहेत ती म्हणजे स्मार्ट पाणी व्यवस्थापनासाठी थेम्स वॉटर तेल आणि वायू उद्योग देखभाल साठी आणि आयआयओटीच्या स्थापनेच्या दृष्टीने त्यांच्यात असणार्या भिन्न इनोव्हेशन साठी अपाचे या सर्वांचा उल्लेख आपल्या समोर आहे

म्हणूनच हे सेन्सर आधारित उपकरणे मॉनिटरिंगपासून सुरू करतात स्टेटस मॉनिटरिंग फेलयुअर डिटेक्शन क्रिटिकल कंडिशन मॉनिटरिंग आणि कोणत्याही प्रकारच्या क्रिटिकल कंडिशनला डायनॅमिक प्रतिसाद जे या प्रकारच्या कोणत्याही स्मार्ट सिस्टम साठी असू शकते उदाहरणार्थ तेल व वायू इंडस्ट्रीच्या देखभालीसाठी अपाचेद्वारे थेम्स वॉटर सारख्या सर्व भिन्न इंडस्ट्रीनी विकसित केलेल्या स्मार्ट सिस्टम तर याची सुरूवात स्टेटस मॉनिटरींग फेलयुअर डिटेक्शन क्रिटिकल कंडिशन मॉनिटरिंग आणि कोणत्याही प्रकारच्या क्रिटिकल कंडिशनला डायनॅमिक प्रतिसादाने होईल उत्पादन इनोव्हेशनचे फायदे म्हणजे सर्विस ओरिएंटेड प्लेसमेंट डेटा मोनेटायझेशन रिसोर्सेस डेटा प्रचंड प्रमाणात रिट्रिव्ह केला जाईल डेटा वापरला जाऊ शकतो मोनेटायझ केला जाऊ शकतो फोक्सवॅगनसारख्या कंपन्यांना यापूर्वीच फायदा झाला आहे म्हणूनच त्यांनी अगुमेंन्टेड मेंटेनन्स प्रकारच्या अगुमेंन्टेड रियालिटी स्मार्ट सेन्सर आणि मशनरी मधील फॉल्ट शोधण्यासाठी अनालिसेस डायगणोसिस साठी टेक्नॉलॉजीचा वापर करणे सुरुवात केली आहे तर या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मेशन मधून प्रॉडक्ट इनोवेशन घडणार आहे आणि फॉक्सवॅगन किंवा अगुमेंन्टेड मेंटेनन्स वाढीव देखभाल अशा प्रकारच्या प्रॉडक्ट इनोवेशन चे उदाहरण आहे तिसरा म्हणजे ईनहान्स इकोसिस्टम त्याचे फायदे म्हणजे आपल्याला एक कनेक्टिव्ह इकोसिस्टम असेल त्याठिकाणी नवीन प्रोडक्ट लाईन इनोवेशन डायनामिक मार्केट प्लेस सपोर्ट तसेच पे पर आउटकम प्रकारचे इकोसिस्टीम असेल पे पर आउटकम म्हणजे कस्टमरला मिळणाऱ्या आउट कम नुसार पेमेंट केले जाईल जनरल इलेक्ट्रिक कंपनीने रिन्यूवेबल एनेर्जी प्रोडक्शन वाढविले आहे त्यानंतर रॉल्स रॉयस या कंपनीने विमानाच्या इंजिनमध्ये विश्वासार्हता वाढविली आणि हे देखील त्यांनी बर्याच वेगवेगळ्या मशनरीद्वारे साध्य केले आणि या प्रत्येकासाठी दिलेली ही भिन्न वैशिष्ट्ये आहेत मी त्यांचा येथे स्पष्टपणे उल्लेख करणार नाही परंतु जनरल इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिक रॉल्स रॉयस सारख्या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या प्रत्येक यंत्रणेसाठी ही भिन्न वैशिष्ट्ये आहेत जे मूलत भिन्न विमानांसाठी इंजिन पुरवतात परंतु आपण येथे पाहू शकता येथे देखील आपल्याकडे सेन्सर आधारित मॉनिटरींग प्रिडीटिंग मॉनिटरींग नंतर संपूर्ण काळजी मूलतः तेथे प्रोग्राम आहे जी रोल्स रॉयसमध्ये या इंजिनची विश्वासार्हता वाढवते तर या अशा काही गोष्टी आहेत ज्या त्यांनी त्यांच्या इंडस्ट्रियल प्रोसेस आयओटीच्या समावेशाद्वारे मिळविल्या आहेत पुढे ऑटोनॉमस पुल इकॉनोमी येते येथे फायदे असे आहेत की आपल्याकडे एंड टू एंड ऑटोमेशन सुविधा अपडेटेड डिमांड इन्फॉर्मेशन कमी कचरा निर्मिती कमी कचरा फूटप्रिंट पाऊलखुणा हे अत्यंत महत्वाचे आहे आणि चांगले रिसॉर्ट ऑप्टिमायझेशन इत्यादी कंपनी जनरल इलेक्ट्रिक ते त्यांच्या फॅक्टरी मेन्टेनन्स सिस्टम सह आले आहेत जे आयआयओटीच्या स्थापनेद्वारे ही वैशिष्ट्ये मुळात साध्य करते जनरल इलेक्ट्रिक क्लाऊड आधारित सर्विसेस ऑफर करण्यासाठी प्रीडिक्स प्लॅटफॉर्म वापरतात या प्लॅटफॉर्मचे पे पर यूज प्राईसिंग मॉडेल आहे त्यांच्याकडे फॅक्टरी मेंटेनन्स आणि एनालिटिकल सर्विसेस वापरासाठी एक सुरक्षित आणि सुसंगत वातावरण आहे जे सेवा ऑप्टिमायझेशनमध्ये मदत करते जनरल इलेक्ट्रिक चे फॅक्टरी मेंटेनन्स साठी प्रीडिक्स प्लॅटफॉर्मचे ही भिन्न वैशिष्ट्ये आहेत मुळात आपण भविष्यातील स्मार्ट फॅक्टरी कडे ट्रान्सफॉर्मेशन करत आहोत स्मार्ट फॅक्टरी चे एऍप्लिकेशन एरिया म्हणजे स्मार्ट फॅसिलिटी मॅनेजमेंट कनेक्टेड फॅक्टरी स्मार्ट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट स्मार्ट प्रोडक्शन लाईन मॅनेजमेंट स्मार्ट प्रोसेस सेफ्टी अँड सेक्युरिटी स्मार्ट सर्विस क्वलिटी कंट्रोल स्मार्ट सप्लाय चेन मॅनेजमेंट स्मार्ट पॅकेजिंग अँड मॅनेजमेंट इत्यादी प्रकारचे निरनिराळे एप्लिकेशन्स इंडस्ट्रियल प्रोसेस आणि इंडस्ट्रियल आय ओ टी मुळे इंडस्ट्री 0 साठी शक्य आहे

हा प्रकार काहीसा सेंसर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी मॅनेजमेंट सारखा आहे याठिकाणी कंडिशन आधारित मशीनची हेल्थ मॉनिटरिंग ऑप्टिमायझेशन आणि रिमोट फंक्शन कंट्रोल या सारखी सुविधा असते त्याचा फायदा इफिशियंशी सुधारित कॉस्ट कमी करण्यास होतो तसेच एनर्जी एक्सप्रेस कमी होतात एक्सप्लेन्सेस कमी करण्यास होतो कनेक्टेड फॅक्टरी म्हणजे फॅक्टरीच्या कनेक्टेड कंपनी कंपोनेंट जसे मशिनरी कंपोनेंट इंजीनियर्स इत्यादी स्मार्ट फॅक्टरीमध्ये केवळ मशिनरी नव्हे तर इंजिनिअर्स मॅन्युफॅक्चरर्स हे सर्व एकमेकांशी कनेक्ट असतील त्याचा फायदा ऑटोमेशन आणि ऑप्टिमायझेशन रिमोट कंट्रोल मॅनेजमेंट कमांड कंट्रोल मॅनेजमेंट महत्त्वाच्या की रिझल्ट आयडेंटिफिकेशन एरिया यासाठी होऊ शकतो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये मधील आयटमचे ट्रेकिंग आणि मॉनिटरिंग करणे रिअल टाइममध्ये ग्लोबल इंटर कनेक्टिव्हिटी सुविधा आणि रीअल टाइम अपडेट देणे हायर विजिबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी ग्राहकांसाठी एक वास्तववादी आणि सुरक्षित अंदाज पुरवठा ऑप्टिमायझेशन खर्चात कपात आवश्यक आहे प्रोडक्शन लाईन मॅनेजमेंट या प्रकारात आपण सेन्सर्स आणि अॅक्ट्युएटर यांच्या मदतीने एंड टू एंड प्रोडक्शन लाईन बद्दल आपण बोलतो पूर्ण प्रोडक्शन लाईनचे ऑटोमेशन केले जाते त्या ठिकाणी प्रोसेस री एडजस्टमेंट फॅसिलिटी प्रोडक्शन डिले आणि फेल्युअर याबद्दलचे अंडरस्टँडिंग आणि प्रोसेस फ्लो एनालिटिक्स केले जाते प्रोसेस सेफ्टी अँड सेक्युरिटी सेफ्टी अँड सिक्युअर कामकाजाचे वातावरण सेफ्टी आणि सेफ्टी प्रोसेस सिक्युअर कामकाजाचे वातावरण यासारख्या गोष्टी आयओटी डिव्हाइस आणि सेन्सर अॅक्ट्युएटर्सच्या मदतीने केले जातील आपण आयओटी डिव्हाइसमधून प्राप्त झालेल्या डेटाच्या आधारे संपूर्ण रेकॉर्ड मिळवू शकतो आणि यामुळे ऑप्टिमाइझ फायनान्शिअल प्लॅनिंग इन्शुरन्स योजनांबद्दल नियोजन करण्यास मदत होईल सर्व्हिस क्वालिटी कंट्रोल हे आणखी एक आहे जे एंड टू एंड प्रोडक्शन क्वालिटी लाइफ सायकल मॉनिटरिंग खरेदी केलेल्या कच्च्या मालाची क्वालिटी सुनिश्चित करण्याची तरतूद फॅक्टरी एन्व्हायरमेंट मॉनिटरिंग आणि ऑटोमेशन कचरा व्यवस्थापन कचरा कमी करणे या विषयी आहे सर्व्हिस क्वालिटी कंट्रोल मध्ये मल्टी लेवल प्रॉडक्ट कॉलिटी चेक समग्र अॅनालॅटिक्स ग्राहकांकडून फीडबॅक सक्षम करणे यांचा समावेश असतो तर या सर्व गोष्टी सर्व्हिस क्वालिटी अस्पेक्ट आणि त्यावरील कंट्रोल स्मार्ट फॅक्टरीच्या मदतीने केले जाईल पुढे सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि ऑप्टिमायझेशन येते येथे सप्लाय चेन रिअल टाईम मॉनिटरिंग मल्टिपल डायमेन्शन मधील एलिमेंट संबंधित व्यक्तींना ट्रान्सपरन्सी आणि इंटर ब्लॉक डीपेंडेन्सी आयडेंटिफिकेशन इत्यादी गोष्टी येतात पॅकेजिंग मॅनेजमेंट म्हणजे सेन्सर आधारित पॅकेजिंग सुविधा रिअल टाइम मॉनिटरींग ग्राहकांच्या वापराच्या पद्धतींवर तपशीलवार अॅनालॅटिक्स मल्टी पॉईंट ट्रेस पॅकेज कंडिशन मॉनिटरींग करणे कस्टमर सॅटिसफॅक्शन आणि कमी किंमतीबद्दल इत्यादी गोष्टी येतात तर मल्टी पॉइंट ट्रेस म्हणजे काय मुळात एखादे पॅकेज हरवले असल्यास ते कोठे हरवले हरवले नसल्यास मिस प्लेस झाले आहे का ते शोधणे स्मार्ट फॅक्टरीमध्ये हे सर्व ट्रॅकिंग आणि एकाधिक पॉइंट्सवरून या भिन्न पॅकेजेसचा मागोवा घेणे शक्य होईल प्रत्यक्षात फॅक्टरीमध्ये ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे स्मार्ट फॅक्टरी आयआयओटीच्या वापराद्वारे इंडस्ट्रियल प्रोसेस या प्रकारच्या ट्रॅकिंग कार्यात मदत करतात

आता आपण इंडस्ट्रियल प्रोसेसचा फंक्शनल व्ह्यू पॉईंट पाहू आपल्याकडे फिजिकल सिस्टम आणि कंट्रोल आहे जे मुळात सेन्सिंग आणि अॅक्ट्युएशनबद्दल बोलत आहे तसेच बिझनेस लेअर आहे संपूर्ण मॉडेल वाढविण्यात ऑपरेशन्स इन्फॉर्मेशन आणि एप्लीकेशन मदत करतात आम्ही इंडस्ट्रियल प्रोसेस संदर्भात स्टेकहोल्डरांच्या चिंता आणि इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये विविध प्रकारच्या वापरासाठी फ्लेक्झिबल लवचिक आणि लागू होणारी सिस्टम अधोरेखित करण्याविषयी बोलत आहोत या सर्व गोष्टी फंक्शनल व्ह्यू पॉईंट आर्किटेक्चर च्या मदतीने इंडस्ट्रियल प्रोसेस च्या कार्यपद्धती साठी इंडस्ट्री 4 0 दरम्यान केल्या जात आहेत इंडस्ट्रियल प्रोसेस च्या कार्यान्वित डोमेनमध्ये डोमेन कंट्रोल मॅनेजमेंट डिप्लोयमेंट मॉनिटरिंग आणि डायग्नोस्टिक ऑपरेशन्स आणि ऑप्टिमायझेशनचा इत्यादी बाबींचा समावेश आहे हे स्पष्टीकरणात्मक आहेत म्हणून समजावून सांगाण्याची आवश्यकता नाही परंतु आमच्याकडे आय आय ओ टी जगातील एक क्रॉस एन्व्हायर्नमेंट इंटरकनेक्टेड सिस्टम आहे आणि तिथेच ही परस्पर कनेक्टेड महत्त्वाची कंट्रोल सिस्टम देखील आहे एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळे आपण केवळ इंट्रा फॅक्टरी कम्युनिकेशन बद्दलच बोलत नाही तर आंतर फॅक्टरी कम्युनिकेशन बद्दल बोलत आहोत आणि आंतर फॅक्टरी कम्युनिकेशन मधील सर्व डेटाचे अनालिसेस करावे लागेल स्टेटसटिकल मेथड आणि इतर मशीन लर्निंग आणि एआय टेक्निकच्या सहाय्याने विविध प्रकारच्या अनालिसेस करावे लागतील रेफरन्सेस कडे जाण्या आधी मी तुम्हाला इंडस्ट्रियल प्रोसेस च्या दृष्टीने आय आय ओ टी महत्त्व सांगू इच्छितो आपल्याला काय करायचे आहे आपला मुख्य उद्देश काय आहे तर इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये इम्प्रोवमेंट करणे हा आहे इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट प्रमाणे इंडस्ट्रियल प्रोसेस बदलत जातात निरनिराळ्या इंडस्ट्रीचे त्यांचे स्वतःचे प्रोसेस सेट आहेत इंडस्ट्रियल प्रोसेस वेगवेगळ्या आहेत उदाहरणार्थ कार मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कार मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मधले बॉडी आणि असेंबली प्रोसेस त्यानंतर मेटल फॉमींग असते याप्रकारे कार मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मधल्या टिपिकल ट्रॅडिशनल प्रोसेस असतात त्यानंतर ईकोटींगची लेअर येते त्यानंतर वाश पेंटिंग आणि निरनिराळ्या मशनरी पार्ट फिटिंग इत्यादी त्यासोबतच मेटल वर्क देखील सुरू असते मेटल पार्ट वॉशिंग ची गरज असते असेंबली टेस्टिंग करावे लागते या सर्व गोष्टी सोबत घडत असतात त्यानंतर शेवटी आपल्याला संपूर्ण कार असले मिळते या अशा प्रकारच्या स्टेपला प्रोसेस म्हटले जाते या स्टेप सोबतच घडत जातात आणि त्यानंतर कारची फायनल असेम्बली मिळते नंतर कार शिपिंग करावे लागते अशाप्रकारे ब्रॉड आणि हाय लेवल ट्रॅडिशनल कार मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीतील इंडस्ट्रियल प्रोसेस चे व्ह्यू आहेत इंडस्ट्रियल प्रोसेस ला आपण आयआयटी च्या साह्याने स्मार्ट करू इच्छित आहेत आपण वेगवेगळे ओटी कंपोनेंत वापरून इंडस्ट्रियल प्रोसेस कमेंट करू इच्छित आहोत अशा प्रकारे आपल्याला बेटर इंटरमेंट इम्प्रोवमेंट बॅटर एफएससी मॅनेजर प्रॉडक्ट प्रोडक्शन इम्प्रोवेमेंत इत्यादी फीचर्स पाहायला मिळते याबद्दल आपण या लेक्चर मध्ये बोललो आहोत अशा प्रकारे विविध प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो आपण टेबल्स सेन्सर आणि अॅक्ट्युएटर यांच्या मदतीने विविध ट्रांजेक्शन करू शकतो प्रत्येक फेजमध्ये सेन्सर आणि अॅक्ट्युएटर यांचा वापर करता येतो अशाप्रकारे सेन्सर आणि अॅक्ट्युएटर यांच्या मदतीने कोणत्याही युनिटचे विविध फेजमध्ये कंटीन्यूअस मॉनिटरिंग करता येणे शक्य आहे त्याचप्रमाणे येथे देखील मॉनिटरिंग करणार आहोत आपण असे म्हणूया की सेन्सर आणि अॅक्ट्युएटर हे आउटसोर्स आहेत ते कदाचित आउटसोर्स करतात किंवा कदाचित ते आउटसोर्सिंग करत नाहीत म्हणूनच जरी ते आउटसोर्स कंपोनेंट असले तरी सेन्सर आणि अॅक्ट्युएटर्स आणि इतर निरनिराळ्या निरनिराळ्या युनिट्सच्या मदतीने आपण अखंड एंड टू एंड कंटीन्यूअस मॉनिटरिंग होऊ करता येणे शक्य आहे सेन्सॉर आणि अॅक्ट्युएटर बरेच डेटा तयार करणार आहेत या डेटावरून आपण अॅनालॅटिक्स करू शकता अशा प्रकारचे अॅनालॅटिक्स विविध सर्वर किंवा आजकाल क्लाऊड सर्विसेस त्यांचा उपयोग अॅनालॅटिक्स साठी होऊ शकतो आपण क्लाऊड आधारित अॅनालॅटिक्स वापरू शकतो भविष्यातील प्रोडक्शन रेट प्रेडिक्शन अपयश प्रेडिक्शन साठी वर्कर्स हेल्थ मॉनिटरिंग मशीन हेल्थ कंडिशन मॉनिटरिंग इत्यादी गोष्टींसाठी अॅनालॅटिक्स वापरू शकतो टिपिकल कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आयआयओटी वापरण्याचे हे उदाहरण आहे पूर्वी कोणतेही सेंसर अॅक्ट्युएटर कोणत्याही प्रकारच्या कॉम्प्युटेशन फॅसिलिटी शिवाय क्लाऊड शिवाय कोणतेही अॅनालॅटिक्स काहीही नव्हते आपण इंडस्ट्री 3 ० बद्दल बोलत असाल तर काही वैयक्तिक कंपोनेंट स्वतंत्रपणे स्वतंत्र कॉम्प्युटर वापरत असतील पण उद्योग 4 मध्ये आम्ही या समग्र कनेक्टिव्हिटीबद्दल बोलत आहोत या सर्व इंडस्ट्रियल प्रोसेसच्या एकत्रित मॉनिटरिंगचे बरेच अंदाज सिस्टमचे ऑटोनॉमस वर्तन ऑटोनॉमस मॉनिटरिंग मेन्टेनन्स प्रेडिक्शन सर्वकाही एकत्र करते म्हणूनच प्रोडक्शन इफिशियंशी आणि सेफ्टी सुधारण्यासाठी विद्यमान इंडस्ट्रियल प्रोसेस वर आयआयओटी कसे बदलू शकते आणि त्या सुधारू शकते याचे हे उदाहरण आहे आता आपण फरकांबद्दल पाहूया या भिन्न संदर्भांची सूची आहे आणि जर आपणास स्वारस्य असेल आणि इंडस्ट्रियल प्रोसेसच्या बद्दल त्यातील भिन्न पैलूंबद्दल याबद्दल आपण अधिक जाणून घेण्यासाठी या संदर्भांपैकी काही संदर्भ तुम्हाला प्रोत्साहित करते आपण कार प्रोडक्शन बद्दल बोललो आहोत परंतु मी तुम्हाला इतर इंडस्ट्रियल प्रोसेस पाहण्यास प्रोत्साहित करीन विशेषत जर आपण एखादा कोर्स घेत असाल तर आणि तुम्ही एखाद्या विशिष्ट इंडस्ट्रीतून आला आहात उदाहरणार्थ कार प्रोडक्शन स्टील वनस्पती किंवा खाद्य प्रक्रिया किंवा फार्मास्युटिकल्स इंडस्ट्री आयआयओटीच्या स्थापनेसह आपण आपल्या आधुनिक इंडस्ट्रीमधील विद्यमान प्रक्रियेचे रूपांतर कसे अधिक आधुनिक करू शकता आणि इंडस्ट्री 4 0 च्या अपेक्षा व उद्दीष्टांचे पूर्तता करण्याचा प्रयत्न करीत आहात याबद्दल आपण विचार करू शकता